आपल्या सर्वांच्या "एनहंसिन्ग सॉफ्ट स्किल्स अँड पर्सनॅलिटी" अभ्यासक्रमात स्वागत आहे आपण या सहाव्या आठवड्याच्या तिसऱ्या प्रकरणात हास्य किंवा विनोद याबद्दल पाहात आहोत हे २८ वे व्याख्यान आहे या प्रकरणात आपण कामाच्या ठिकाणी हास्याचे कार्य याबद्दल पाहणार आहोत शेवटच्या व्यख्यानात मी तुम्हाला हास्याचे महत्व सांगितले तसेच हास्य हे आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे यावर सुद्धा आपण चर्चा केली व कामाच्या ठिकाणी त्याचे काय महत्व आहे हे सुद्धा थोडक्यात पहिले तर मागील व्यख्यानात आपण पहिले कि एका चार वर्षांच्या मुलाच्या तुलनेत जे एका दिवसात सरासरी 300 वेळा हसते 40 वर्षांचा माणूस दिवसातून फक्त चार वेळा हसतो तर हे कश्यामुळे कमी झाले या कमी होत चालल्या आपल्या हास्यासाठी मला एक कारण सांगायचे आहे ते म्हणजे कामाच्या ठिकाणी वाढत जाणारी गंभीरता ज्यामुळे आपण आपल्यातील खरेपणा व उत्स्फूर्तपणा विसरत चाललॊ आहोत ज्याने हे मजेशीर असे संशोधन केले आहे त्या लेखकाने संशोधकाने असे निदर्शनास आणून दिले कि ती म्हणते हसण्याचा कोटा दिवसात 100 वेळा वाढवणे महत्वाचे आहे ज्यामुळे आपले शारीरिक आरोग्य स्थिर राहील व हृदयविकाराचा झटका येण्यासारख्या गोष्टी कमी होतील त्याने आपल्यातील कॅलरीज बर्न होतील तसेच यामुळे व्ययामांनंतरचा परिणाम जाणवेल जसे कि जॉगिंग आणि याच संधार्बत मी तुम्हाला गॅलोटोलॉजी बद्दल सांगितलं म्हणून या संशोधनात आपल्याला हास्याचा अभ्यास व त्याचे शरीरावरील परिणाम पाहायला मिळतात हे आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मन व शरीर यातील संबंध किती महत्वाचे आहेत हे दर्शवते हास्य व कामाचे ठिकाण कसे जुडलेले आहे याचा अभ्यास यामधे करण्यात आला आहे जरी कामाचे ठिकाण एक अतिशय गंभीर ठिकाण म्हणून ओळखलं जातेकाही लोक त्यास टॉर्चर चेंबर म्हणून देखील ओळखतात कामाचे सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी त्याठिकाणी हास्य असणे अत्यन्त महत्वाचे आहे मानवामध्येय मूलतः हास्य असते त्यामुळे त्यासाठी विशेष असे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता नाही आणि मग मी शेवटच्या धड्याचा समारोप केला की संशोधक असे सूचित करतात की विचारमंथन सत्रात विनोद सृजनशीलता आणि त्वरित समस्या सोडवण्याची क्षमता सुलभ करू शकते हे संशोधकांनी विनोदी गोष्टी पाहणारे व भयपट पाहणारे यांचा अभ्यास करून सिद्ध केले आहे व ज्यांनी हलके फुलके चित्रपट पहिले आहेत त्यांच्या मानसिकतेचा निकाल उत्तम प्रकारचा आहे तर या गोष्टीला लक्षात ठेऊन आता आपण कामाच्या ठिकाणी हास्याचा वापर आपण कसा करू शकतो ते पाहूया कार्यस्थळ काही हि असू शकते जसे कि कॉर्पोरेट ऑफिस किंवा छोटस कार्यालय किंवा आपलं घर ज्याठिकाणी आपण आपली रोजी रोटी कमविण्यासाठी बसतो त्याठिकाणी आपण केंद्रित व गंभीर असतो अश्या ठिकाणी हास्य ते गंभीरता व कामाचा ताण कमी करण्यास मदत करत अश्या कामाच्या ठिकाणी जर तुम्ही हास्याचा वापर करून किंवा तणावाच्या गोष्टींना सहज घेऊन काम केले तर तुम्ही त्या ठिकाणी होणारा संघर्ष कमी करू शकता व कार्यक्षमता वाढवू शकता कारण जे लोक आनंदी असतात ते अधिक चांगल्या प्रकारे काम करतात व आपापसात नातेसंबंध दृढ होतात हास्य हे लोकांना जोडण्याचे व त्यांच्यातील संबंध मजबूत करण्याचे काम करते हास्य एकंदरीत प्रेमळ भाव निर्माण करून नीरसता नष्ट करते तर हास्याचा वापर करून रटाळपणा कमी करता येऊ शकतो ज्याच्याशी आपण कधीच बोलू शकत नाही असा विचार आपण करत असाल कदाचित ती व्यक्ती तुमची वरिष्ठ असेल किंवा जी नेहमी गंभीर राहात असेल तर हलका फुलका विनोद तुमच्यातील ते अंतर नष्ट करू शकते कामाच्या ठिकाणी किंवा वयक्तिक आयुष्यात हास्य आपल्याला प्रसिद्ध करू शकते बरेचदा लोकांचा कल हा ज्यांची विनोदबुद्धी चांगली आहे व जे इतरांना हसवू शकतात त्यांच्याकडे असतो हे जास्त मित्र मिळवण्यात व अनंत अडचणी असताना सुद्धा आपली नोकरी टिकवून ठेवण्यात मदत करते आज असे कुठलेच काम नाही कि ज्यात अडचणी नाहीत तर काम म्हणजे अडचणींचा सामना करणे आणि त्यावर मात करणे होय परंतु जर एखाद्याकडे चांगली विनोदबुद्धी असेल तर तो कामातील कोणत्याही प्रकारच्या अडचणींवर मात करू शकतो उलटपक्षीज्या लोकांमधेय विनोदाची कमतरता असते बहुतांशवेळी ते नोकरी सोडतात व त्यामुळे त्यांच्यात उदासीनतेची भावना निर्माण होते बर्याच संशोधनात याचे कारण असे दिसून आले आहे कि लोक आयुष्यातील गंमतीदार बाबींकडे पाहण्यास सक्षम नसतात एकदा प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर के लक्षमण यांची मुलाखत होती त्यात त्यांना विचारण्यात आल कि तुम्हाला या कल्पना कश्या सुचतात तेव्हा त्यांनी उत्तर दिल ते म्हणाले कि माझ्या घरातील खिडकीतून लोकांचे निरीक्षण करतो त्यांना इकडे तिकडे फिरताना सतत पाहत राहतो आणि मग त्यांच्या मधूनच मला अश्या मजेशीर कल्पना सुचतात पुढे ते म्हणाले कि कोणीहि व्यंगचित्र बनवू शकत प्रत्येकात काही ना काही मजेशीर असते प्रत्येकाच्या जीवनात विनोद असतो हे फक्त आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे के लक्ष्मण म्हणाले कि मी फक्त तो दृष्टिकोन माझ्यातल्या व्यंगचित्रकाराला देतो व त्यातून आयुष्यतील गोष्टींना मजेशीर पैलू देतो जर या मजेशीर पैलूंना जर एखाद्याला पाहता आल तर कामात कुठलीच अडचण येत नाही त्यामुळे काम सोडण्याची सुद्धा गरज नाही पण जेव्हा आपले मन पूर्णपणे दडपलेले आणि गुदमरलेले असेल कामात आपल्या सहजता जर आपण पाहू शकत नसाल तेव्हा आपण कुठलेच काम करू शकणार नाही मग सोडणारे सतत सोडत जातात असं नाही कि ते फक्त एक नोकरी सोडतात किंवा एकच नोकरी आयुष्यभर करतात म्हणूनच हे पुन्हा आपण आयुष्याकडे कसे पाहतो व जीवन कसे जगता यावर अवलंबून आहे विशेषत विनोदाच्या दृष्टिकोनातून आणि म्हणून आपल्यातील चंचल स्वभाव आपल्याला फुलवता आला पाहिजेआयुष्याला एक पैज म्हणून पाहिलं पाहिजे व जेव्हा तुम्ही तुमच्या कामामधेय ती चंचलता आणाल तेव्हा तुम्हाला त्या कामामधेय भरपूर आनंद प्राप्त होईल काम किती जरी असेल तर त्याची तीव्रता तुम्हाला त्रास देणार नाही यावरून काय सिद्ध होते जर तुम्ही लहान मुलांना विडिओ गेम खेळताना पाहिलंत तर त्यात त्यांना जास्तीत जास्त स्कोर करायचा असतो ते त्या गेमच्या एक लेव्हल मधून पुढच्या लेव्हल मधेय न थांबता जाऊ इच्छितात त्यानं त्या खेळात आपल्या मित्रांपेक्षा खूप पुढे जायचे असते जर तुमचा तुमच्या कामाबाबतीत असाच दृष्टिकोन असेल तर जसा कि त्या विडिओ गेम च्या बाबतीत त्या लहान मुलाचा असतो तर तुम्हाला त्यांच्यासारखाच खेळावं लागेल तुम्हाला दिली गेलेली अव्ह्हाने पूर्ण करावी लागतील व तुमचं ध्येय गाठावं लागेल पण खूप गंभीरपणे किंवा निरसपणे नाही तर एक खेळ म्हणून तुम्हाला त्या आव्हानांकडे पाहावं लागेल त्यामुळे त्या कामांना आपण पुढे पुढे ढकलणार नाही जेव्हा तुम्ही खिलाडूवृत्ती विकसित कराल तेव्हा आपल्याला एकामागून एक कार्य पूर्ण करण्याची सवय होईल आणि तीच गोष्ट इतरांपुढे काहीतरी सादर करतां किंवा एखाद्या मिटिंगची सुरवात करताना अत्यन्त महत्वाची आहे हास्य खूप प्रभावीपणे कार्य करू शकतो जेव्हा आपण एखाद्या विनोदाने किंवा विनोदी प्रसंगाने सुरवात करतो तेव्हा आपण आपल्या प्रेक्षकांशी अगदी सहजपणे जोडले जातो तर सहसा प्रेक्षक असा विचार घेऊन येतात की ही एक गंभीर चर्चा असेल व ती आपल्याला सांगितला जाईल त्यामुळे मला तयार राहवं लागेल मी माझी मानसिकता अत्यंत गंभीर रीतीने सेट केली पाहिजे आणि अचानक आपण एखादा विनोद त्याठिकाणी सांगितलं तेव्हा त्यांना बरं वाटत व त्याचवेळी त्यांना हे कळत कि हे खूप गंभीर होणार नाही कारण या व्यक्तीला जीवनाचे सहज व सुन्दर पैलू माहिती आहेत आपण त्याच्यासोबत मित्रत्वाच्या नात्याने वागू शकतो जेव्हा तुम्ही अश्या विनोदाने किंवा प्रसंगाने सुरवात करता तेव्हा तुम्ही प्रेक्षकांच्या मनात असणारी भीती मारून टाकता आणि मग हळू हळू काय होत आपण अश्याप्रकारे आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा सादरीकारणादरम्यान हास्य फुलवत गेलो तर आपल्या विचारांची व कल्पनेची कठोरता लवकरच नाहीशी होईल आपले संकुचित विचार प्रगल्भ होतील आपण जुळवून घेण्यायोग्य लवचिक उत्स्फूर्त मुक्त आणि आत्मविश्वासवान व्हाल म्हणून या सर्व गोष्टी एकत्रित यायला लागतील कारण आपण आपल्या कामाच्या ठिकाणी हास्य आणलं आणि हळू हळू तुम्हाला हे सुद्धा लक्षात येईल कि यामुळे तुमच्यात व तुमच्या सोभवतालच्या लोकांमधेय सकारात्मक बदल होत आहेत जेव्हा तुम्ही नवीन अव्हावाने स्वीकारता व नवीन कल्पना मांडता तेव्हा तुम्ही आशावादी बनायाला लागता खरं तर हे दर्शविण्यासाठी बरेच अभ्यास केले गेले आहेत त्यानुसार जे लोक हसतात ते स्वभावाने आशावादी असतात व जे हसण्यास संकोच करतात किंवा आपल्यात चांगली विनोदबुद्धी नाही असे समजतात ते लोक निराशावादी व नकारात्मक मनाचे असतात जेव्हा तुम्ही खुलून सगळ्यांसमोर येता तेव्हा तुम्ही सुद्धा आशावादी व्हाल व आपल्या सोभवतालच्या लोकांची त्यांच्या कामात मदत कराल तर या प्रक्रियेमध्ये कामाच्या ठिकाणी हास्य वापरण्यासाठी आपण काय करावे तर आपण हास्य सर्वात वाटावे ते सर्वच विनोदी किस्से जे तुम्ही पुस्तकात वाचले असतील टीव्ही वर पहिले असतील ऐकले असतील किंवा तुमच्या आयुष्यात घडले असतील ते आपण इतराना सांगितले पाहिजे यामुळे नातेसंबंध घट्ट होतात जर तुम्ही ते विनोद एखाद्याच्या समोर सांगू शकला नाहीत तर त्याला फोनद्वारे ईमेलद्वारे किंवा कुठल्याही मार्गाने त्याला सांगा एसएमएस करून सुद्धा तुम्ही तो विनोद त्याला सांगू शकता परंतु जेव्हा आपण हे कराल तेव्हा आपण आपल्या सहकार्यांना आणि मित्रांना काय वाटलं ते पहा तर पद्धतीने आपण आपली सहानुभूती दाखवू शकतो हास्य हे आपण इतरांची काळजी करतो हे दाखवण्याचं साधन आहे व हे जेव्हा तुम्ही इतरांना सांगता तेव्हा त्यांना कोणती गोष्ट उत्तेजित करते हे सुद्धा ओळखा त्यांना कश्या प्रकारचे विनोद आवडतात जेणेकरून ती व्यक्ती निवांत होते हे जाणून घ्या जेव्हा तुम्ही विनोद सांगता व ती व्यक्ती हस्ते तेव्हा त्या व्यक्तीला माहिती असते कि हे तुम्हीच करू शकता तुमच्या मनात त्याच्याबद्दल सहानभूती आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा लोक तुमच्याकडे पाहतील त्यांच्या चेहऱ्यावर आपोआप हास्य निर्माण होईल कारण त्यांना माहिती असते कि हा व्यक्ती नेहमी काहीनाकाही विनोद करतो व सर्वाना हसवतो त्यांनतर ते आपलयाला भेटण्यास नेहमी उत्सुक असतात म्हुणुन जेव्हा तुमच्या सहकार्याला तुम्ही हसवता किंवा आनंदी ठेवता ते अधिक चान्गल्या पद्धतीने काम करतात हे करण्यासाठी आपल्याला बॉस बनण्याची आवश्यकता नाही किंवा कंपनीचा संचालक किंवा मालक बनण्याची गरज नाही तुम्ही हे सहकारी बनून सुद्धा करू शकता व नंतर आपण विनोद निर्माण करण्याच्या दृष्टीनेही नेतृत्व करण्याची भूमिका घेऊ शकता आणि हळू हळू हे पसरत जाईल तर विनोद सांगा इतरांना हसवा आनंदी करा तेच तुमच्यकडे चार वेळा पाच वेळा परत येईल असे बरेच लोक आहेत कि ज्यांना आपण आनंदी राहवं असे वाटते ते तुम्हाला आनंदी व उत्साही ठेवण्यासाठी नवनवीन विनोद घेऊ येतील व त्यांनतर जेव्हा तुम्ही कामाच्या ठिकाणचे तणाव कमी करून तुमच्या सहकार्यांना आनंदी करता तेव्हा ते काम आणि खेळ यात फरक करणार नाहीत कारण त्यावेळी कामच गंमत बनेल व त्यांना कामाचा डोंगर वाटणार नाही ते काहीतरी कंटाळवाणे करत आहेत असे त्यांना वाटणार नाही कारण तुम्ही त्यांना निवांत करण्यासाठी हास्य पुरवलंत तसेच कामाचा हलका दृष्टीकोन पाहण्यास मदत केली आहे इतर परिस्थितींमध्ये कामाच्या ठिकाणी आपण नवीन दृष्टीकोन मिळविण्यासाठी आणि संतुलन राखण्यासाठी हास्याचा वापर करू शकता कधीकधी पण टीकेचे काहीतरी करतो व त्या संघर्षात अडकतो हास्याचा वापर करून आपण नेहमीच नवीन दृष्टीकोन प्राप्त करू शकता आणि संतुलन राखू शकताआपण स्वत ला सर्जनशील पद्धतीने व्यक्त करण्यासाठी विनोद देखील वापरू शकता जसे कि काही अक्षरे लिहून स्माईली तयार करून किंवा काही वेळा कसलातरी लोगो वापरून त्यातून व्यंगचित्र तयार करून ज्या पद्धतीने तुम्ही दाखवाल लोक तसेच पाहतील तुम्ही काहीतरी महत्वाची गोष्ट गंभीरपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहात तर ती खूप कंटाळवाणी किंवा निरस वाटेल तुम्ही ती सहजपणाने त्यांच्यासमोर मांडा म्हणून स्वत ला सर्जनशील पद्धतीने व्यक्त करण्यासाठी हास्य वापरा महत्वाचं म्हणजे जेव्हा इतर घाबरलेले असतील तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी हसायचं वापर करा कारण शक्तिशाली लोक याला दाबण्याचा प्रयत्न करतील कामाच्या ठिकाणी जाचक परिस्थिती निर्माण होईल जैठिकाणी काही वेळा शक्तिशाली व प्रभावशाली लोकांकडून सत्य दाबले जाते जर तुम्हाला काहीतरी उघड करायचे असेल तर आपण ते अतिशय विनोदी पद्धतीने लोकांना सांगितले तर लोकांना माहिती असत कि तुम्ही विनोद करत आहात पण त्यांना हे हि कळत कि या विनोदात काहीतरी सत्य आहे त्यांना याची जाणीव होते व सत्य इतरांपर्यंत सहज जात नाहीतर सत्य सांगणे खूप भितीदायक आहे परंतु सत्य सांगण्यासाठी विनोदाचा वापर खूप प्रभावीपणे केला जाऊ शकतो एवढाच नाही तर विवादित परिस्थिती देखील आहेत आपल्याला वाटत कि दोन शत्रू गटाने तडजोड करावी पण हे खूप कठीण काम आहे अश्या परिस्थितीत जेव्हा सर्व मार्ग बंद होतात त्यावेळी तुम्ही हसायचं वापर करू शकता जेणेकरून यामुळे लोकांना काही नवीन दृष्टीकोन प्राप्त होईल आणि नंतर परिस्थितीशी ते जुळवून घेण्याचा आणि लवचिक होण्याचा प्रयत्न करतील व कामाच्या ठिकाणी एकोपा वाढेल एक लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही विनोद सांगता तेव्हा तुम्ही तुमच्या बॉडी लँग्वेजकडे लक्ष द्या तसेच आपण जे सांगत आहोत ते त्यांना समजतंय का किंवा आपण जे सांगतोय ते त्याना आवडत नाही याकडे सुद्धा लक्ष दिल पाहिजे त्यामुळे बॉडी लँग्वेजकडे काळजीपूर्वक लक्ष द्या व जर आपल्याला असे वाटले की ते ग्रहणक्षम नाहीत तर थांबा कदाचित ते तयार नसतील कदाचित ते पूर्वग्रहदूषित असू शकतात कदाचित त्यांना असला विनोद आवडत नसेल म्हणून तुम्हाला याठिकाणी खूप काळजीपूर्वक वागलं पाहिजे कामाच्या ठिकाणी खालच्या पातळीवर जाऊन विनोद करू नका कामाच्याठिकाणी विनोद करण्यासंबंधी मी काही सूचना करणार आहे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बॉस असाल किंवा सहकारी असाल किंवा कामगार असाल तुम्ही काय करू शकता तर आपल्या कामाच्याठिकाणी योग्य काय असेल ते अगोदर ओळखा तर प्रत्येक कामाच्या ठिकाणी काही विशिष्ट वैशिष्ट्ये असतात व त्याठिकाणी लोकांना काही विशिष्ट प्रकारचे विनोद व प्रसंग आवडतात अगोदर ते कोणत्या प्रकारचे आहेत हे ओळखा जे कि तुम्हाला त्यांच्याशी चर्चा करून समजतील मग त्यांना पसरवण्याचा प्रयत्न करा आपण आजच्या माध्यमांचा अतिशय प्रभावीपणे वापर करू शकता तुम्ही ई मेलचा वापर करू शकता तुम्ही फेसबुक पेज च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवू शकता तुम्ही व्हाट्स ऍप च्या माध्यमातून त्यांचा प्रचार व प्रसार खूप प्रभावीपणे करू शकता व जर शक्य झाला तर सूचना फलकाचाही तुम्ही वापर करू शकता खरतर एक असा फलक ठेवला पाहिजे कि ज्याठिकाणी लोक आपले विनोद सादर करू शकतील व त्यांनतर त्या सर्व विनोदामधून एकाची निवड करा व त्याला दिवसातील उत्कृष्ट असा विनोद म्हणून घोषित करा किंवा तशी स्पर्धा आयोजित करा व त्याला बक्षीस जाहीर करा पण ते बक्षीस असे असले पाहिजे कि आपण सदा सर्वदा लोकांना हसवू शकतो मग तो दिवस असो वा संपूर्ण वर्ष हि मान्यता त्याना प्राप्त करून द्या हेच त्यांचे खरे बक्षीस असेल जेव्हा तुम्ही हे जाहीर कराल तुमचे सहकारी खूप उत्साहित होतील तर तुम्ही उत्कृष्ट विनोदकार किंवा व्यंगचित्रकार स्पर्धा आयोजित करू शकता यामुळे कामाच्या ठिकाणी चांगल्या वातावरणाची निर्मिती होईल अगदी तुम्ही असे हास्यावर आधारित कार्यक्रम हे कुठल्याही समारंभात तुम्ही आयोजित करू शकता त्यात तुम्ही काही मजेदार असे खेळ घेऊ शकता किंवा लोकांना असं काहीतरी करायला लावा कि त्यामुळे बाकीचे हसतील तर अगदी अधिकृत संमेलने करण्याऐवजी किंवा तो क्षण गंभीर व कंटाळवाणा करण्याऐवजी अशा प्रकारच्या अनेक उपक्रमांची योजना करा कार्यालयात आपण मजेशीर असे विनोद असणाऱ्या मॅगझिन्स सुद्धा वाटू शकतो किंवा मी सांगितल्या प्रमाणे लोकांना सूचना फलकावर त्यांना आवडणारे विनोद किंवा प्रसन्न लिहण्याची मुभा द्या व तुम्ही निवडलेला दिवसातील उत्कृष्ट विनोद यांइनोदी चा संग्रह करून महिन्याला किंवा सहा महिन्याला त्याना एका पुस्तक रूपात प्रकाशित करा ज्यात फक्त विनोद व विनोदी प्रसंग असतील तुम्ही हास्य ग्रुप सुद्धा बनवू शकता जो कि अश्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करेल त्यामार्फतच आपल्या सहकाऱ्यांमधील सुप्त गुण ओळखुन आपण विनोदी नाटक स्किट इत्यादी प्रकारच्या साहित्यिक गोष्टी सुद्धा करू शकतो ते पुन्हा सर्जनशीलता वाढवेल त्याचबरोबर वातावरण निरोगी व चांगले ठेण्यास मदत करेल कधीकधी जेव्हा तुम्हाला वाटेल कि आपण आपल्या सहकार्यांना खूप विनोद सांगितले तेव्हा आपण प्रख्यात विनोदकारांना किंवा प्रख्यात स्टॅन्ड अप कॉमेडियनना आमंत्रित करू शकता ते येऊन परत सगळ्यां हसवतील कधीकधी आपण कॉमिक मूव्ही शोची व्यवस्था करू शकतोज्यात आपण चित्रपटांमधून सर्वोत्तम कॉमिक सीन निवडू शकतो किंवा तुम्ही संपूर्ण विनोदी चित्रपट दाखवू शकता आणि हे फक्त लोकांनी तेथे येण्यासाठी त्यावेळचा आनंद घेण्यासाठी हसण्यासाठी व निश्चिन्त होण्यासाठी आपण करू शकतो तुम्ही एक ह्युमर हॉल सुद्धा तयार करू शकता जी कि फक्त हसण्यासाठीची खोली असेल जिथे लोक येऊन विनोद एकमेकांना सांगू शकतील व मनसोक्त हसू शकतील त्या हॉल मधेच एक विडिओ प्लेयर असेल ज्यात ते कुठलेही हास्याशी निगडित विडिओ पाहू शकतील किंवा ते एकत्र बसून एकमेकांना विनोद सांगू शकतील अशी व्यवस्था त्या ह्युमर हॉल मधेच असली पाहिजे ते ती मासिके वाचू शकतील ज्यात सर्व विनोद तुम्ही प्रकाशित केले आहेत याचा मूळ उद्देश तणावाखाली असलेल्या लोकांना त्या खोलीत आणून त्यांच्या मनावरील तणाव व मनावरील ओझे कमी करणे आहे खरं तर आपण एक विनोद समिती देखील नियुक्त करू शकता त्या समितीच्या समन्व्यकामार्फत आहे उपक्रम आयोजित केले जाऊ शकतात काही कार्यालयांमधेय अशे समिती सदस्य विशेष अश्या प्रसंगी विदुषी पोशाख विग्स इत्यादी परिधान करून येऊ शकतात ज्यांच्या कडे पाहून सर्वाना आपोआप हासू येईल आणि ते म्हणतील हे हुयमर क्लब चे सदस्य आहेतयात आपण त्यांना वेगवगळ्या प्रकारचे साहित्य वापरण्यास सांगू शकतो जसे कि वेगवेगळ्या पद्धतीचे सँडल्स उदाहरणार्थ पुरुष महिलांचे हाई हिल सँडल्स परिधान करून येऊ शकतात यामुळे हास्य पसरेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही अशी विनोदबुद्धी कशी विकसित करायची हा प्रश्न केला तर यावर मानसशास्त्रज्ञ म्हणतात कीलहान मुलांसोबत व पाळीव प्राण्यांसोबत खेळण्याची संधी कधीच सोडू नका कारण आपली लहान मुलांसोबत खेळण्याची क्षमता आपल्याला नेहमी आनंदी व उत्साही ठेवते त्यांना हासवण्यासाठी आपल्याला त्याच्यासारखं बनावे लागेल व त्यांनतर आपण त्यांच्या विनोदावर कसे हासले पाहिजे हे शिकाल म्हणून अधूनमधून आपण अश्या काही कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे जिथे आपण आपल्या सहकार्यांना त्यांची मुले आणि पाळीव प्राणी आणण्यास सांगा या मुलांसह आणि पाळीव प्राण्यांबरोबर खेळण्याच्या संधी आपल्याला मिळेल कारण त्यांचे विनोद उतर्स्फूर्त असतात ते ठरवून त्या गोष्टी करत नाहीत त्या गोष्टी त्यांच्या कडून आपोआप होतात जसे कि त्यांच्या रडण्यातून ओरडण्यातून खेळण्यांतून हे सर्व लोकांना मजेशीर वाटतं म्हणून विनोद किंवा विनोदबुद्धीचा विकास कारण्यासंदरबात मानसशास्त्रज्ञ सांगतात कि आपण नेहमी लहान मुलांच्या व पाळीव प्राणांच्या संपर्कात राहिले पाहिजे त्यांच्यासारखे बना व आपला हास्य कोटा वाढवा व जर शक्य झाला तर त्यांना तुमच्या कामाच्या ठिकाणी घेऊन या व इतरांना हि हसण्याची संधी द्या यामुळेसुद्धा कार्यालयात प्रसन्न वातावरण राहील या व्यख्यानाचा समारोप करण्यापूर्वी दोन मजेशीर असे विचार तुमच्यापुढे मांडणार आहे त्यातील पहिला आहे लान्स बास यांचा ते म्हणतात तुमची विवेकबुद्धी टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला विनोदाची जाण असावी लागेल यातून त्यांना काय म्हणायचे आहे विवेक हे आपल्या मनाच्या सामान्य विचारसरणीचे प्रतीक आहे व त्याउलट असामान्यता किंवा वेडेपणा आहे सामान्य राहण्यासाठी लान्स बास म्हणतात आपल्याकडे विनोदबुद्धी असणे आवश्यक आहे याचा परिणाम काय जगात खूप अंदाधुंदी पसरली आहे त्याचबरोबर अतार्किकता निराशेचे वातावरण पसरले आहे आजकाल कोणीही सहजपणे सामान्यतेची सीमा ओलांडून वेडेपणा किंवा विकृतीच्या क्षेत्रात जातो लेकखकाच्या मते यातून तुम्हाला फक्त हास्य वाचवू शकते जर आपण या कठीण परिस्थितीत हसण्यास सक्षम असाल तर आपण आपली विवेकबुद्धी टिकवून ठेवण्यास सक्षम आहात आणि दुसरा विचार हा जगातील प्रख्यात अश्या विनोदी कलाकाराने म्हणजेच चार्ली चॅप्लिन यांनी मांडला आहे ते म्हणतातहास्याशिवाय दिवस म्हणजे व्यर्थ दिवस होय ते म्हणतात कि जर तुमचा दिवस न हासता जात असेल तर तो दिवस वाया जातो मी सांगितल्याप्रमाणे ४० वय वर्षावरील व्यक्ती दिवसातून ४ वेळा हासतो पण असे हि काही लोक आहेत कि जे दिवसातून एकदाही हासत नाहीत किंवा महिना महिना हासत नाहीत कारण त्यांच्या मनात पूर्वग्रह असतो कदाचित ते आपल्या आरोग्याबाबतीत गंभीर असतील किंवा कामाचा ताण असेल काहीही कारण असू शकते पण ते हसणे विसरलेत म्हणून चार्ली चॅप्लिन यांच्या मतानुसार त्यांचा प्रत्येक दिवस व्यर्थ आहे तर या तीन पाठांपैकी जे कि हास्यवर आधारित होते शेवटचे दोन हे कामाच्या ठिकाणी हास्याचा वापर कसा केला पाहिजे व अत्यंत प्रभावी मार्गाने कसे कार्य करू शकता यावर लक्ष केंद्रित करणारे होते मी एका विनोदाने आजच्या या व्यख्यानाचा समारोप करणार आहे जो कि मला खूप आवडला ते एक व्यंगचित्र आहे एका वृद्ध व्यक्तीच्या डोक्यावर ८ केस होते तो न्हाव्या कडे गेला न्हाव्याने त्याला रागात विचारलेमी हे केस कापू कि मोजू त्यावर तो वृद्ध व्यक्ती म्हणालायाला कलर करा तर आपल्याकडे जे आहे जसे आहे त्यात आनंदी राहणे म्हणजे जीवन होय म्हणूनच हा विनोद आशावादाची उंची दर्शवितो परंतु त्याच वेळी हे देखील सूचित करते की हसणे हा निरोगी आयुष्य जगण्याचा उत्तम मार्ग आहे जेव्हा लोक असा विचार करतात की आपल्या डोक्यावर तर केस नाहीत व न्हावी सुद्धा आपली चेष्टा करतोय कि केस कापू कि मोजू असे म्हणून तेव्हा त्या वृद्ध व्यक्ती सारखं उत्तर द्या केसांना फक्त कलर करा म्हणूनच संपूर्ण समज बदलतो आणि अशाच प्रकारे आपल्याला जीवनाला सामोरे जाण्याची आवश्यकता आहे मला आशा आहे कि आपल्या जीवनात हास्य कसे वाढवायचे हे तुम्हाला जाणून घायचे असेल तर पहिल्या लेखावर एक धावती नजर टाका ज्यात मी "10 Ways to Add More Laughter to Your Life " याचा संधारब दिला आहे हे तुमच्या जीवनात हास्य परत आणण्यासाठी सहज असा मार्ग आहे या विचारणे मी हास्य या प्रकरणाचा समारोप या ठिकाणी करतो अपेक्षा आहे कि याचा तुम्हाला तुमच्या जीवनात निश्चितपणे उपयोग होईल व हे आपल्याला आपल्या आयुष्यात हास्य जागृत करण्यास मदत करेल यामुळे तुमच्यातील सॉफ्ट स्किल्स सुद्धा विकसित होतील म्हणून मी सुरुवातीलाच सांगत होतो की तुमच्या व्यक्तिमत्व विकासाला या बाबी अत्यन्त महत्वाच्या आहेत जेव्हा लोक तुमच्या बद्दल बोलतील आणि जेव्हा लोक तुमच्यातील पाच प्रमुख गुणांबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतील तेव्हा सर्वात पहिला किंवा दुसरा किंवा तिसरा हा तुमच्यातील विनोदबुद्धीचा असला पाहिजे लोकांनी म्हणलं पाहिजे कि या व्यक्तीची विनोदबुद्धी खूप चांगली आहे जेव्हाकेव्हा मी या व्यक्तीला पाहतो तेव्हा माझ्या चेहर्यावर हास्य येते त्याने मला कधीच रडवल नाही जेव्हा लोक तुमच्याबद्दल असे म्हणतील तेव्हा असे समजा कि तुमच्यातील हे गुण वृद्धिंगत होत आहे आणि असे होत नसेल तर तुम्हाला सांगितलेल्या टिप्सचा विनोदबुद्धी विकसित करण्यासाठी वापर करा त्या आपल्या नोकरीत प्रभावीपणे वापरा जीवनाचा आनंद घ्या नोकरीचा आनंद घ्या आणि जीवनात तसेच तुमच्या कामा मध्येही यशस्वी व्हा आपला दिवस चांगला जावो आनंदी राहा हा व्हिडीओ पाहण्याबद्दल मनापासून धन्यवाद